आज मी बांधलेल्या मेंबर च्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहे बांधलेल्या मेंबर मध्ये दोन किंवा अधिक रोल्ड पोलाद विभाग असतात खरे तर जेव्हा भार कॉम्प्रेसिव भार दिसून येत असतो तेव्हा कधीकधी भार इतका जड असतो की एकच रोल्ड भाग इतका भार सहन करू शकत नाही कारण रोल्ड भागाच्या कमाल आकाराची मर्यादा असते म्हणून जेव्हा भार खूप जास्त होतो तेव्हा आपल्याला दोन किंवा अधिक विभागांचा समावेश असलेल्या बिल्ट अप विभागाकडे जावे लागू शकते हे केवळ उच्च भारामुळेच नाही तर कधीकधी आपल्याला दोन्ही दिशेने समान किरणोत्सर्गाची आवश्यकता असते कारण रोल्ड स्टीलच्या विभागात आपण सामान्यतः पाहतो की एका दिशेने जिरेशनची त्रिज्या दुसऱ्या दिशेने खूप जास्त असते म्हणून बक्लिंग प्रथम कमकुवत विभागात होईल आणि परिणामी मेंबर r ची भार वाहून नेण्याची क्षमता म्हणजे स्टील रोल्ड विभाग मेंबर विशिष्ट दिशेने कमी असेल हे पकडण्यासाठी सामान्यतः आपण एक बिल्ट अप प्रदान करतो जिथे दोन्ही दिशेने उच्च त्रिज्या प्राप्त केली जाऊ शकते आणि त्याद्वारे आपण अशा प्रकारच्या बिल्ट अप मेंबर ना प्रदान करून भार वाहून नेण्याची क्षमता वाढवू शकतो आता मी सांगितल्याप्रमाणे तर्काकडे येत आहे की एक म्हणजे बांधलेले विभाग मोठे क्रॉस सेक्शनल क्षेत्र प्रदान करतात जे एकेरी रोल्ड स्टीलच्या विभागाद्वारे योग्यरित्या सुसज्ज केले जाऊ शकत नाहीत त्यानंतर तयार केलेला विभाग विशेष आकार आणि खोली प्रदान करतो विशेष आकार आणि खोली वेगवेगळ्या मेंबर मधील जोडणी सुलभ करते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधलेला विभाग दोन दिशेने पुरेशी मोठी त्रिज्या प्रदान करतो म्हणून आपण सामान्यतः दीर्घ लांबीच्या स्तंभाच्या आणि जास्त भार असलेल्या बाबतींत तयार मेंबर ना प्राधान्य देतो उदाहरणार्थ समजा जर आपण चॅनेल चा विभाग कॉम्प्रेशन मेंबर म्हणून विचारात घेतला तर हे zz आहे की नाही हे आपल्याला माहीत आहे आणि जर हा yy अक्ष असेल तर जर आपण विचार केला तर Izz हा Iyy पेक्षा खूप जास्त आहे किंवा rzz हा ryy पेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे yy अक्षावर बकलिंग ची शक्यता zz अक्षापेक्षा खूप आधी असेल तर जर आपण बिल्ट अप मेंबर प्रदान केला तर आपण काय करू शकतो दुसरा मेंबर देऊन आणि विशिष्ट अंतर देऊन आपण गायरेशनची त्रिज्या वाढवू शकतो तर जर आपण ते केले तर आपण पाहू शकतो की विभागाचा नवीन Iyy खूप जास्त होईल आणि बिल्ट अप मेंबर सामान्यतः आपण अशा प्रकारे प्रदान करतो की Izz हा Iyy बनतो म्हणजे आपण दोन मेंबर मधील हे अंतर इतके बदलू की जेव्हा Izz हा Iyy होईल तेव्हा ते बदलेल किंवा rzz हा ryy होईल तर अशा प्रकारे आपण बिल्ट अप मेंबर ची संरचना प्रदान करतो आता बिल्ट अप मेंबरची उदाहरणे जर आपण पाहिली तर येथे आपण पाहू शकतो की आपण फोर अँगल सेक्शन फोर अँगल सेक्शन वापरू शकतो आणि विशिष्ट प्रकारच्या प्लेटचा वापर करून बॉक्स प्रकारचा क्रॉस सेक्शन बनवू शकतो ज्याला जनरल लेसिंग किंवा बॅटन म्हणतात तर हे एक उदाहरण आहे जिथे आपण विभागाचा Ixx आणि Iyy वाढविण्यासाठी बिल्ट अप विभाग वापरू शकतो आणखी एक भिन्न प्रकारचे बिल्ट अप मेंबर वापरले जातात आणखी एक उदाहरण असे आहे की जेव्हा दोन चॅनेल विभाग मागे मागे ठेवले जातात तेव्हा बिल्ट अप मेंबर चे साधन देखील लेसिंग किंवा बॅटन मेंबर शी जोडलेले असते तर हे एक उदाहरण आहे समोरासमोर तोंड करताना पुढील चॅनेल विभाग आहे अशा प्रकारे देखील आपण एक बिल्ट अप मेंबर देऊ शकतो नंतर गरजेनुसार वर्च्या भागावर चॅनेल विभागासह I विभाग कधीकधी आपल्याला आवश्यकता दिसते आणि त्या आवश्यकतेनुसार आपल्याला वरच्या भागावर चॅनेल विभागासह I विभाग प्रदान करावा लागू शकतो कधीकधी भार सहन करण्यासाठी दोन I विभाग दिले जातात कधीकधी प्लेट गर्डरच्या बाबतीत आपण सामान्यतः पाहतो की I विभागांना अतिरिक्त प्लेट दिली जाते त्यामुळे आवश्यकतेनुसार प्लेट्सची संख्या जोडली जाते आणि अशा प्रकारे आपण मेंबर ची भार वाहून नेण्याची क्षमता वाढवतो साधारणपणे प्लेट गर्डरसह I विभाग म्हणजे जेव्हा मेंबर चा बेंडिंग मोमेंट I होतो तेव्हा आपण सामान्यतः प्रदान केलेल्या प्लेट्ससह याचा अर्थ जेव्हा एखादा मेंबर लवचिक क्रिया करत असतो तेव्हा बेंडिंग स्ट्रेस मुळे एकच I विभाग इतका भार घेण्यास सक्षम नसतो तर अशा परिस्थितीत आपल्याला आवश्यकतेनुसार अतिरिक्त प्लेट्स पुरवाव्या लागतील तर हा आणखी एक प्रकार म्हणजे बिल्ट अप मेंबरचे आणखी एक उदाहरण आहे हा आणखी एक प्रकारचा बांधलेला मेंबर आहे ज्यामध्ये चार कोन असतात ज्याला स्टार कोन म्हणतात आता बिल्ट अप कॉम्प्रेशन मेंबर च्या रचनेकडे येत आहे तर आता जर आपण बिल्ट अप कॉम्प्रेशन मेंबर ची रचना पाहिली तर स्टेप्स प्रथम आपण प्रभावी लांबी शोधण्याचे साधन प्रदान करतो पहिली स्टेप म्हणजे आपण वास्तविक लांबी आणि अंतिम स्थितीपासून प्रभावी लांबी शोधतो याचा अर्थ असा की वास्तविक लांबीपासून आपण शोधू शकतो आणि त्यापासूनची अंतिम स्थिती प्रथम आपण प्रभावी लांबी किती आहे हे शोधू मग आपण सामान्यतः बिल्टअप सेक्शनसाठी स्लेंडरनेस रेशो लॅम्बडाचे विशिष्ट मूल्य 30 ते 60 असे गृहीत धरतो सामान्यतः आपण लॅम्बडाचे मूल्य कमी मानतो कारण बिल्ट अप सेक्शनमुळे जिरेशनची त्रिज्या खूप जास्त असते आणि म्हणून स्लेंडरनेस रेशो आपण अगदी कमी विचारात घेऊ शकतो म्हणजे तो 30 ते 60 पर्यंत असू शकतो जो पुरेसा असेल मग तिसऱ्या टप्प्यात आपल्याला टेबल 9 सी मधून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस एफ आढळतो कारण बिल्ट अप मेंबरसाठी बकलिंग क्लास सी आहे म्हणून आपण टेबल सी वापरू शकतो आणि लॅम्बडाच्या विशिष्ट मूल्यासाठी टेबल c शी संबंधित जे काही आपण विचारात घेतो ते स्टीलच्या दिलेल्या श्रेणीसाठी fcd मूल्य शोधू शकतो तर एकदा आपल्याला fcd मूल्य मिळाले की आपण आवश्यक क्षेत्र ए शोधू शकतो जे p बाय fcd आहे जेथे P हा अक्षीय कंप्रेसिव्ह फोर्स आहे जो मेंबर वर कार्य करत आहे म्हणून एकदा आपल्याला कॉम्प्रेसिव्ह मेंबर चे क्षेत्र मिळाले की आपण आवश्यकतेनुसार बिल्ट अप विभाग निवडू शकतो तो चॅनेलविभाग परत परत असू शकतो तो चॅनेल विभाग समोरासमोर असू शकतो तो I विभाग असू शकतो आवश्यकतेनुसार आपण कोणत्या प्रकारचे विभाग प्रदान करणार आहोत आणि व्यवस्था काय आहे हे ठरवावे लागेल तर त्यानुसार आपण आवश्यक क्षेत्र शोधू म्हणजे आपण त्या विचार विभागातून क्षेत्र शोधू आणि नंतर आपण विभागाची व्यवस्था अशा प्रकारे करू की जर आपण दोन चॅनेल विभाग परत परत वापरले तर आपण विभागाची व्यवस्था अशा प्रकारे करू की Ixx किंवा Izz Iyy होईल जेणेकरून आपण S चे मूल्य शोधू शकू S हे दोन विभागांमधील अंतर आहे तर येथे आपले काम sचे मूल्य अशा प्रकारे शोधणे आहे की Izz Iyy होईल एकदा हे सापडले की आपण R किमान मूल्य शोधू शकतो जे व्यावहारिकदृष्ट्या कमी अधिक प्रमाणात Rzz आणि Ryy समान असेल तर R च्या किमान मूल्यापासून गायरेशनच्या त्रिज्यापासून आपण लॅम्बडा स्लेंडरनेस गुणोत्तर मोजू शकतो जे LE बाय बाय R आहे तर स्लेंडरनेस रेशोवरून पुन्हा आपण टेबल 9 c वर परत जाऊ शकतो आणि आपण विशिष्ट लॅम्बडा आणि स्टीलच्या ग्रेडशी संबंधित FCD चे मूल्य शोधू शकतो म्हणून एकदा आपल्याला FCD मूल्य मिळाले की आपण डिझाईन कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ PDE शोधू शकतो जी AE बाय AE गुनिले FCD आहे तर डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण शोधू शकतो आणि जर आपल्याला डिझाइन कंप्रेसिव्ह फोर्स बाह्यरित्या कार्य करणार्या अक्षीय कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ पेक्षा जास्त दिसत असेल तर ते ठीक आहे अन्यथा आपण वरच्या विभागाकडे जाऊ शकतो आणि आपण स्टेप 5 ते स्टेप 7 पर्यंत पुनरावृत्ती करू शकतो याचा अर्थ असा की जर आपल्याला डिझाइनची स्ट्रेंथ वास्तविक भारापेक्षा कमी दिसत असेल तर आपल्याला पुढील उच्च विभागाकडे जावे लागेल आणि आपल्याला पायरीची पुनरावृत्ती करावी लागेल जेणेकरून आपल्याला PDE P पेक्षा जास्त मिळेल आणि नंतर आपण थांबू शकतो तर अशा प्रकारे आपण मेंबर च्या विभागाचा आकार शोधू शकतो आणि नंतर आपण विभागाची व्यवस्था म्हणजे दोन मेंबर मधील अंतर किती असेल याचे वितरण शोधू शकतो बिल्ट अप विभागात आपण हेच करतो त्यानंतर आपल्याला लेसिंग प्रणाली किंवा बॅटन प्रणालीची रचना करावी लागेल कारण लेसिंग प्रणाली किंवा बॅटन प्रणाली ज्या लांबीसह आपण मेंबर ना योग्य प्रकारे कॉम्प्रेशन मेंबर ना बांधण्यासाठी प्रदान करतो जेणेकरून मेंबर हे कॉम्प्रेसिव्ह बनतील आणि बिल्ट अप मेंबर एकमेकांशी समांतर होतील त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये त्याचे समान अंतर असते आणि मेंबर मध्ये येणारी शक्ती म्हणजे सममार्गी म्हणजे समान रीतीने वितरित करणे तर हे आपण करणार आहोत आता आपण एका उदाहरणातून जाऊ ज्याद्वारे आपण बिल्ट अप सेक्शनची रचना कशी करावी हे समजून घेऊ शकू उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला 1000 किलो न्यूटनचा घटक भार वाहून नेण्यासाठी10 5 मीटर च्या स्तंभविरहित स्तंभाची रचना करावी लागेल हा स्तंभ या स्थितीत मर्यादित आहे परंतु दोन्ही टोकांच्या दिशेने नाही आता असे सांगण्यात आले आहे की दोन चॅनेल विभाग वापरा कारण आपल्या कडे बरेच पर्याय आहेत जे आपण वापरू शकतो I विभाग आपण कोन विभाग वापरू शकतो आणि असेही सांगितले गेले आहे की दोन चॅनेल विभाग वापरा हे सांगितल्याशिवाय आपण समोरासमोर किंवा आपण वापरू शकतो अशा इतर मार्गांचाही वापर करू शकतो तर हे स्थिरांक दिले गेले आहेत की आपल्याला चॅनेल विभाग आणि परत परत वापरावा लागेल तर आपल्याला येथे काय करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे चॅनेल चा विभाग आकार किती आहे आणि या दोन चॅनेल विभागांमधील अंतर किती असेल जे या दोन चॅनेल विभागांमधील S अंतर आहे हेच आपल्याला सध्या शोधायचे आहे त्या धड्याच्या रचनेनंतर आपण नंतर करू तर हे करण्यासाठी आपण पायऱ्यांनुसार काय करू प्रथम प्रभावी लांबी किती आहे हे शोधू शकतो आणि नंतर लॅम्बडाच्या गरजेनुसार अंदाजे क्षेत्र किती असेल तर हेच आपण शोधण्याचा प्रयत्न करू तर दिलेल्या समस्येपासून प्रथम आपण शोधू शकतो की Le ची प्रभावी लांबी 1 गुणिले 10 5आहे म्हणजेच 10 5 मीटर बरोबर तर ते येथे दर्शविले जाऊ शकते की ती प्रभावी लांबी आपण 1 गुणिले 10 5 म्हणून शोधू शकतो म्हणजे 10 5 मीटर आणि आपण एकतर काही लॅम्बडाला 30 ते 50 किंवा 60 असे म्हणू शकतो किंवा थेट आपण काही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डिझाइन अक्षीय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा विचार करू शकतो जो आपण गृहीत धरू शकतो स्टेप्स मध्ये मी दाखवून दिले आहे की आपण काही लॅम्बडा मूल्य गृहीत धरू शकतो आणि नंतर आपण FCD मूल्य शोधू शकतो परंतु थेट आपण काही FCD मूल्य गृहीत धरू शकतो आणि आपण आवश्यक क्षेत्र शोधू शकतो तर जर आपण काही FCD मूल्य गृहीत धरले उदाहरणार्थ या प्रकरणात 150 MPa तर आवश्यक क्षेत्रफळ A 1000 किलो न्यूटन भागिले 150 असेल जे हे 666 67 चौरस मिलिमीटर असेल त्यामुळे हे क्षेत्र सामावून घेण्यासाठी आपल्याला ISMC 250 ते ISMC 250 प्रदान करणे आवश्यक आहे तर जर आपण ISMC 250 ला प्रदान केले तर एकत्रित क्षेत्र आणि त्याचे गुणधर्म काय असतील ते पाहूया तर जर आपण पाहिले की संबंधित गुणधर्म येथे दिले आहेत की ISMC साठी 250 क्षेत्रफळ 3867 चौरस मिलीमीटर Ry 23 आणि Rz 99 आहे तर येथे तुम्हाला दिसेल की Rz हा Ry पेक्षा खूप मोठा आहे तर जर आपण एक विभाग एकच विभाग वापरला तर तो कमकुवत अक्षाच्या वर म्हणजेच y y अक्षाच्या वर झुकेल तर याचा प्रतिकार करण्यासाठी आपण दोन विभाग वापरतो बरोबर आता या वाहिनीच्या फ्लेंजची जाडी 14 आहे 1 जे गणनेसाठी आवश्यक असेल तर I z z आणि I y y देखील ज्या प्रजातींमधून आपण घेतले आहे त्यामध्ये दिले आहे तर C y y 23 आहे 23 मिलिमीटर Cyy म्हणजे CG अंतर आणि B म्हणजे फ्लेंजची रुंदी 80 मिमी आहे तर प्रदान केलेले क्षेत्र 7734 चौरस मिलिमीटर असेल आपल्याला 6667 चौरस मिलिमीटर आवश्यक आहे म्हणजे आपण हे वापरून पाहू शकतो तर आपण या विभागापेक्षा थोडा जास्त प्रयत्न करीत आहोत आणि ते 7734 आहे आता जर आपण स्लेंडरनेस रेशो मोजण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकतो की L भागिले Rz हे असे असेल म्हणूनच आपण L भागिले Rz मोजत आहोत जर आपण पाहिले की जेव्हा दोन चॅनेल विभाग मागे मागे ठेवले जातात तेव्हा हा Rz वाढणार नाही Rz स्थिर असेल हे वाढवता येणार नाही जे समान असेल परंतु आपण वाढवू शकतो RyRy वाढवला जाईल Ry खूपच कमी होता जो Rzz पर्यंतच्या एकत्रित विभागासाठी वाढवला जाऊ शकतो तर Ry म्हणजे असे गृहीत धरणे की या दोन विभागांचे अंतर असे असेल की Ryy Rzz होईल आणि S च्या बदलाद्वारे आपण या विशिष्ट विभागासाठी Rzzचे मूल्य वाढवू शकत नाही तर आपण प्रथम R z z मूल्य आणि नंतर स्लेंडरनेस रेशो मूल्य मोजतो आणि नंतर आपण रचना कंप्रेसिव्ह स्ट्रेस शोधू तर कलम 7 5 नुसार जर लाशिंग मेंबरचा वापर केला तर त्याचे स्लेंडरनेस गुणोत्तर 5 टक्क्यांनी वाढते तर जर आपण 5 टक्क्यांनी वाढ केली तर स्लेंडरनेस रेशो 110 येत आहे जो 180 पेक्षा कमी आहे तर हा ठीक आहे याचा अर्थ स्लेंडरनेस रेशोच्या दृष्टिकोनातून मेंबर ठीक आहे मग या स्लेंडरनेस रेशोसाठी आपण काय करू शकतो आणि या ठिकाणी स्टीलच्या विशिष्ट ग्रेडसाठी हे F y 0 250 MPa आहे आणि बक्लिंग क्लास C कारण तो बिल्ट अपसेक्शन आहे आपण F c d चे मूल्य शोधू शकतो मूल्य आपण तक्ता 9 सी वरून शोधू शकतो आणि तक्ता 9 सी मध्ये 110 साठी Fcd मूल्य 94 आणि 120 Fcd साठी मूल्य 83 तर इंटरपोलेशन द्वारे आपण 110 91 साठी Fcd मूल्य शोधू शकतो जे येत आहे 93 61 भार वाहून नेण्याची क्षमता आपण शोधू शकतो की एकत्रित विभागाचे क्षेत्रफळ Fcd मूल्यामध्ये कोणते असेल जे 723 98 किलो न्यूटन येत आहे आणि हे 1000 किलो न्यूटनपेक्षा कमीआहे याचा अर्थ ते सुरक्षित नाही कारण डिझाइन स्ट्रेंथ PDE आपल्याला हे मूल्य मिळत आहे आणि स्तंभावर येणारी अक्षीय कंप्रेसिव्ह फोर्स 1000 किलो न्यूटन आहे त्यामुळे आपण जे काही विभाग निवडले आहेत ते सुरक्षित नाही तर आपल्याला काय करायचे आहे ते आपल्याला इतर विभागासह प्रयत्न करावे लागतील इतर विभाग म्हणजे पुढील उच्च विभाग आपण प्रयत्न करू शकतो तर पुढील उच्च विभाग ISMC 300 आहे तर जर आपण ISMC 300 निवडले तर आपण या विभागाचे संबंधित गुणधर्म पाहू शकतो कारण वैयक्तिक विभागाचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र हे R y y आहे हे R z हे z z आहे हे आहे लक्षात ठेवा की Rzz पूर्वीपेक्षा वाढत आहे आणि a देखील वाढत आहे तर भार वाहून नेण्याची क्षमता निश्चितपणे वाढेल तर I z z हे I y y आहे आणि सी वाय वाय बी एस पी 6 च्या तक्ता 2 वरून आपल्याला असे आढळू शकते आता एकत्रित विभागाचे क्षेत्रफळ 2 गुणिले स्वतंत्र विभागाचे क्षेत्रफळ होईल जे 9128 चौरस मिलिमीटर होईल तर या विभागाचे स्लेंडरनेस रेशो L भागिले Rzz होईल जे 88 91 होत आहे बरोबर तर स्लेंडरनेस रेशो 88 91 येत आहे आणि प्रभावी स्लेंडरनेस रेशो मूळ प्रमाणापेक्षा 5 टक्के जास्त असेल तर ते 93 35 होत आहे आणि हे 180 पेक्षा कमी आहे तर स्लेंडरनेस रेशोच्या दृष्टिकोनातून निवडलेला विभाग ठीक आहे तर प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर आपण शोधू शकलो आता एकदा आपल्याला प्रभावी स्लेंडरनेस रेशो सापडला की आपण FCD मूल्य शोधू शकतो जे टेबल 9 C च्या IS 800 2007 पासून आढळते तक्ता 9 C बक्लिंग वर्ग C साठी आहे आणि Fy 250 च्या बरोबरीचे आहेFCD मूल्य 121 लॅम्बडा 90 च्याबरोबरीचे आहे आणि 107 लॅम्बडा 100 च्या बरोबरीचे आहे तर इंटरपोलेशनद्वारे आपण FCD मूल्य 116 31 MPaम्हणून शोधू शकतो बरोबर आता भार वाहून नेण्याची क्षमता जी आपण शोधू शकतो ती FCD मूल्याच्या संयुक्त विभागाचे क्षेत्रफळ असेल तर जर आपण ते मूल्य संयुक्त विभागाच्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्र डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 116 31 मध्ये ठेवले तर मग आपण भार 1061 68 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो जे 1000 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर आपण जो काही विभाग निवडला आहे तो ठीक आहे तर आपण दोन चॅनेल चा विभाग परत परत देऊ शकतो आणि चॅनेल चा विभाग हा आपण निवडलेला विभाग असेल जो ISMC 300 बरोबर आता पुढचा प्रश्न असा आहे की अंतर किती असेल या दोन चॅनेल चे अंतर किती असेल म्हणून मी सांगितल्याप्रमाणे अंतर प्रत्येक दिशेने समान स्ट्रेंथ च्या आधारे निश्चित केले जाईल आता जसे आपण पाहिले आहे की I x x किंवा I z z वाढवता येत नाही म्हणजे R z z वाढवता येत नाही तर R z z च्या संदर्भात जास्तीत जास्त सामर्थ्य प्राप्त केले जाऊ शकते R z z च्या संदर्भात जास्तीत जास्त सामर्थ्य प्राप्त केले जाऊ शकते तर यावर येत असताना जर आपण येथे पाहिले की जर आता येथे दोन विभाग असतील तर I z z म्हणजे 2 गुणिले I z वैयक्तिक I z आणि A एकत्रित A बरोबर 2 गुणिले A असेल तर R हा एकत्रित R असेल जो मुळात 2 I z डॅश बाय 2 A डॅश असेल कारण I बाय R तर हे आय झेड डॅश बाय ए डॅश होत आहे जे Rzzडॅश आहे ही वैयक्तिक विभागाची गायरेशनची त्रिज्या आहे याचा अर्थ जर ती R डॅश zz असेल तर वैयक्तिक विभागाच्या गायरेशनची त्रिज्याRzz संयुक्त विभागाच्या गायरेशनची त्रिज्या देखील बरोबर होईल तर Rzz चे मूल्य वाढवण्याची संधी नाही म्हणजे यासह जास्तीत जास्त स्ट्रेंथ प्राप्त केले जाऊ शकते आता y y y बद्दल गायरेशनची त्रिज्या अशी असेल की ती R z z पेक्षा जास्त किंवा समान असेल याचा अर्थ असा की कमकुवत विभागजो y y सुमारे y y होता जो विशिष्ट अंतराच्या वापराने वाढवता येतो आणि R y y हा R z z पर्यंत वाढवता येतो तर R y y बदलते आणि अंतर वाढवून ते वाढवले जाऊ शकते आणि त्यामुळे अंतर किती असेल तर अंतर आपण शोधू शकतो की आपण एकत्रित विभागाचा I y y आणि एकत्रित विभागाचा I z z समान करतो का तर एकत्रित विभागाचा I z z 2 I z z बरोबर असेल आणि एकत्रित विभागाचा I y y असेल I y yअधिक a मध्ये जर हे s असेल तर s भागिले 2 अधिक c y y वर्ग असेल बरोबर कारण I y y आपण यातून शोधू शकलो आणि आपण या a R वर्गाकडे जात आहोत तर यातून जर आपण मूल्य ठेवले तर आपण I z z चे मूल्य 6362 असे ठेवून s चे मूल्य शोधू शकतो 6 गुणिले 10 गुणिले 4 आणि I y y मूल्य 310 8 गुणिले 10 चा घातांक 4 अधिक R वर्ग 4564 गुणिले एस भागिले 2 अधिक 23 6 हेcg अंतर आहे तर यावरून मी s चे मूल्य 183 1म्हणून शोधू शकतो म्हणजे जर मी दोन विभागांमधील अंतर 183 1 असे ठेवले तर मग समान स्ट्रेंथ प्राप्त केली जाऊ शकते तर आपण असे म्हणू शकतो की s हे थोडे जास्त आहे समजा 184 म्हणजे R y y हे R z पेक्षा थोडे जास्त असेल बरोबर तर या दोन मेंबर मधील अंतर 184 झाले पाहिजे जे आपण या स्लाइडमध्ये मोजले आहे त्यामुळे या दोन मेंबर मधील अंतर 184 होईल आणि ISMC 300 विभाग वापरला जाईल तर आजच्या व्याख्यानात आपण जे पाहू शकतो ते म्हणजे बिल्ट अप सेक्शनची रचना स्टेप्स आणि डिझाइन प्रक्रिया आणि बिल्ट अप सेक्शनची रचना करण्याची प्रक्रिया दर्शविण्यासाठी वर्कआऊट चे उदाहरण केले गेले आहे या उदाहरणात आपण विभागाचा आकार मोजण्यापुरते मर्यादित ठेवले आहे म्हणजे विभागाचा आकार आणि त्याचे अंतर किती असेल दोन विभागांमधील अंतर यापर्यंत आपण आज चर्चा केली आहे दुसऱ्या दिवशी आपण लेसिंग मेंबर बद्दल चर्चा करू आभारी आहे